नमस्ते मागील तीन सत्रांमध्ये आपण वित्तीय विवरण एनलायसिस आणि त्यावरील स्पष्टीकरण याबद्दल बर्याच चर्चा केल्या आहेत आपण विविध गुणोत्तर पाहिले आहेत आणि कोणत्या भागधारकांकडे कोणते प्रमाण महत्वाचे आहे ते पाहिले आहे आता संख्यांसह प्रत्यक्ष खेळणे सुरू करूया तर आज आपण काही विशिष्ट कंपनीच्या डेटावर कार्य करणार आहोत जेणेकरुन आपल्याला त्या गोष्टींची गणना करण्याची भावना मिळेल मी तुम्हाला पूर्वी सांगितल्या प्रमाणे स्टेटमेंट्स तुमच्याबरोबर सामायिक केल्या आहेत तर कृपया एक प्रिंट आउट घ्या आपण अद्याप घेतलेले नसल्यास आत्ताच घ्या आपण प्रिंट आउट घेताना व्हिडीओ थांबवू शकता आता आपण भारतीय शिपिंग कॉर्पोरेशन बद्दल चर्चा करणार आहोत आणि आपण पहिल्या सत्रात चर्चा केल्याप्रमाणे कंपेरीटीव्ह तसेच सामान्य आकाराचे स्टेटमेंट हॉरिझॉन्टल व वर्टीकल एनलायसिस चे गणन करणार आहोत तर वास्तविक डेटा वर हे करू आता शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे हे नफा व तोटा खाते आहे मला आशा आहे की आपणास या कंपनीबद्दल माहिती असेल ही एक सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय कंपनी आहे जी भारतातील अग्रगण्य शिपिंग कंपन्यांपैकी एक आहे आणि आपल्याला मार्च 16 आणि मार्च 17 तारखेची मिळाली आहे कंपनीला हे फार चांगले वर्ष नाही जे तुम्ही येथे पाहू शकता कमाई 4000 वरून 3400 पर्यंत खाली आला आपण विविध खर्चाकडे लक्ष देऊ तर प्रथम आपण हॉरिझॉन्टल एनलायसिस पाहू तर हॉरिझॉन्टल एनलायसिस मध्ये आपण 2 वर्षांची तुलना करतो आपल्याला यावर्षी मार्च 17 चा अभ्यास करायचा आहे म्हणून आपण मागील वर्षाचा डेटा गोळा करतो जो मार्च 16 चा आहे आणि त्यातील प्रत्येक आकडेवारी मागील वर्षाच्या तुलनेत तुलना करेल तर आपण जे तयार करतो ते कंपेरीटीव्ह स्टेटमेंट म्हणून ओळखले जाते आता हे बनविणे खूप सोपे आहे तर मी आपणास विनंती करतो की ते माझ्यासह बनवा तर आपण शीर्षक देऊ हे कंपेरीटीव्ह स्टेटमेंट आहे आता कंपेरीटीव्ह स्टेटमेंट मध्ये काय केले गेले आहे ते म्हणजे आपल्याला 2 वर्षाचा डेटा मिळाला आहे म्हणून आपण वर्षा मधील फरक वाढ किंवा घट याची गणना करू म्हणूनच जर आपण प्रथम आकडा घेतला तर साधारणपणे आपल्याला अशी अपेक्षा आहे की मी कमी जाणीव असलेली कंपनी जाणीवपूर्वक घेतली आहे तर तुम्ही पाहु शकता की ग्रॉस ऑपरेशन्स मधून मिळणारा महसूल 4078 वरून 3407 वर घसरला आहे तर चालू वर्षात वजा 671 हा फरक आहे ही एक घट आहे म्हणजे ही उणे वाढ आहे तुलनेने सापेक्ष बदल सापेक्ष वाढ किंवा घट म्हणजे काय याबद्दल आता ही परिपूर्ण आकृती देखील आपल्याला सांगत नाही तर आपण हे करू की आपण मागील वर्षाच्या बेसच्या टक्केवारीप्रमाणे गणना करू तर आपल्याला वजा 0 16 मिळेल म्हणजेच महसुलात 16 टक्के घट समजतय का तर आता ज्या प्रत्येक आकडेवारीची आपण तुलना करणार आहोत प्रथम फरक शोधा आणि नंतर टक्केवारीत बदल शोधा आता या सर्व आकडेमोडांची गणना करणे अगदी सोपे आहे जेव्हा आपण कॅल्सी वर गणना करता तेव्हा आपल्याला प्रत्येक आकडे मोजावे लागतात परंतु एकंदरीत आपण सर्व आकडेवारी साठी असेच करू शकू आता आपण एक एक आकडे पाहू तर ऑपरेशन्स कडून मिळकत आणि निव्वळ दोन्ही समान आहेत ते 16 टक्क्यांनी घसरले आहेत मग इतर नॉन ऑपरेटिंग रेव्हेन्यू मला हे माहित नाही की हे सारखेच दर्शवित आहे पुन्हा ते 16 टक्के आहे तर मला थोडा गोंधळ झाला की ते बरोबर आहे परंतु ते 34 पासून 16 टक्के वाढते ते 39 झाले तर दुसर्या कार्यकारी उत्पन्नातील तिसरा आकडा 6 टक्क्यांनी वाढला आहे योगायोगाने दोन्ही आकडेवारी 16 वर आली आहे त्यानंतर एकूण ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये 16 टक्क्यांची घसरण दिसून येते कारण तरीही इतर कार्यकारी महसूल नगण्य होता प्रमुख घटक म्हणजे ऑपरेशन्समधील मिळकत आपण पाहू शकलेले इतर उत्पन्नही 19 टक्क्यांनी 19000 कोटींनी कमी झाले आहे परंतु क्षमस्व 19 कोटी जे 12 टक्के घसरण दिसून येते तर एकूण कमाईत 16 टक्के घट आहे ऑपरेटिंग आणि थेट खर्च 2339 पासून कमी अधिक समान आहेत ते 2149 to वर घसरले आहेत 0 08 टक्के घसरण आहे नगण्य बदल आहे कर्मचार्यांचे फायदे जवळजवळ एकसारखेच आहेत पगारामध्ये कमी जास्त प्रमाणात बदल झालेला नाही तर तो समान आकडा आहे वित्त खर्च पुन्हा जवळजवळ स्थिर राहिला आहे 0 7 टक्क्यांची किरकोळ वाढ डेप्रिसिएशन देखील कमी अधिक प्रमाणात असते इतर खर्चात फारच कमी घट आहे तर तुम्ही पाहू शकता की एकूण खर्च कमी जास्त आहे त्यांच्यात केवळ उणे 0 11 टक्क्यांनी घट झाली आहे स्वाभाविकच आता आपण या सर्वांच्या फायद्याचा परिणाम पाहू शकता तर महसूल कमी झाला आहे 16 टक्के महसूल खर्च कमी अधिक स्थिर आहे जर आपण शिपिंग उद्योगाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांच्याकडे समान संख्या जहाजे आहेत त्याच संख्येने चालक दल आहेत तर डेप्रिसिएशन किंमत कमी अधिक समान आहे देखभाल खर्च समान आहे पगाराची किंमत समान आहे ऑपरेटिंग खर्च जवळजवळ समान आहेत तर फक्त गडी बाद होण्याचा क्रम महसूल मध्ये होता ज्यामुळे नफ्यात लक्षणीय घट झाली तर नफा 244 ने खाली आला आहे जो 0 50 टक्के घसरला आहे तर आपण 421 ते 177 पर्यंत पाहू शकता याचा अर्थ अर्ध्यापेक्षा कमी नफा तर नफ्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट आहे परिपूर्ण रकमेवर नजर टाकल्यास आपणास 660 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे ज्यापैकी 440 खर्चात कपात केली गेली परंतु एकूण नफ्यात 244 कोटींनी घट झाली म्हणूनच जवळपास नफ्यात 50 टक्के घट झाली आहे कारण इतर खर्च 240 ने कमी झाले तरी कमीतकमी ते वाचले नाहीत अन्यथा ते कमीतकमी तोट्यातच गेले असते करापूर्वी निव्वळ नफा समान आहे चालू कर पुन्हा कमी अधिक प्रमाणात स्थिर आहे आता जरा विचार केल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल की सध्याचा कर का बदलला नाही कारण साधारणपणे नफा कमी होतो त्यावरील आयकरही खाली आला पाहिजे पण शिपिंग हा एक अनोखा उद्योग असेल तर त्यांच्यामार्फत वाहून नेणाऱ्या भाड्याने मालमत्ता आकारला जातो म्हणूनच उत्पन्न करात मोठी घसरण होत नाही त्यांना काही एमएटी क्रेडिट हक्क मिळाला आहे तुम्हाला आठवते हे काय आहे आपण यापूर्वी एका प्रकरणात चर्चा केली होती याला किमान पर्यायी कर म्हणून ओळखले जाते तर आधीच्या वर्षात त्यांनी एमएटी म्हणून अधिक कर भरला आहे त्यांना आता याचे क्रेडिट मिळत आहे की गेल्या वर्षी त्यांना 24 क्रेडिट मिळाले होते यावर्षी त्यांना 11 चे क्रेडिट मिळाले आहे कोणताही मोठा बदल नाही डिफर्ड टॅक्स तरीही एक छोटी रक्कम आहे तर त्यामध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत पूर्वीच्या वर्षांत कोणताही कर नाही तर एकूण कर खर्च कमी अधिक प्रमाणात कराच्या खर्चात थोडा कमी पडतो तर करानंतर एकूण नफा आपण पाहू शकता की 275 वरून 135 पर्यंत मोठी घसरण होईल तर नफ्यात 65 टक्के जास्त किंवा कमी घट मग एक लहान पूर्व कालावधी आयटम आहे आधीच्या कालावधी च्या वस्तूचा अर्थ काय हे मागील वर्षाच्या वस्तू आहेत परंतु आता आपणास काही अतिरिक्त माहिती मिळाली आहे तर आपण सुधारण्याचे प्रकार करत आहात त्यानंतर कोणतीही विलक्षण वस्तू नाही तर चालू असलेल्या कामकाजाचा अंतिम नफा 241 ने खाली आला आहे तर 64 टक्क्यांनी घट आणि तो नफा म्हणून नोंदविला गेला आहे तुम्हाला समजतय का कंपेरीटीव्ह स्टेटमेंट म्हणून ओळखल्या जाणार्या एनलायसिसचा हा अगदी सोपा प्रारंभ बिंदू आहे जिथे आपण मागील वर्षाची आकडेवारी घेतो आणि या वर्षाच्या आकडेवारीशी तुलना करतो आणि परिपूर्ण मूल्य आणि टक्केवारी दोन्ही तुलना करतो कामगिरी एनलायसिस साठी हे एक अतिशय उपयुक्त साधे स्टेटमेंट आहे आता आपण बॅलन्स शीट वर जाऊ पूर्वी प्रमाणेच आपण कंपेरीटीव्ह बॅलन्स शीट मोजण्यासाठी आणि त्याचे एनलायसिस करण्याचा प्रयत्न करू तर एकतर आपण त्यास फरक म्हणू शकता किंवा आपण त्यास बदल म्हणू शकता आणि आपण टक्केवारी तील बदलांची गणना करू तर कृपया माझ्या बरोबरच याची गणना करा तर चालू वर्षातील आकडेवारी वजा मागील वर्षाच्या आकडेवारीवर घ्या आणि त्यास टक्केवारी म्हणून घ्या टक्केवारी मागील वर्षाच्या आकडेवारीवर इक्विटी कॅपिटल अर्थातच बदलले नाही तर याकडे पहा इक्विटी कॅपिटल मध्ये बदल होणार नाही शून्य बदल राखीव आणि अधिशेष किंचित खाली गेले आहेत ते खाली का गेले असेल आधीच्या काळात काही वस्तू आहेत आणि काही बदल कंपन्यांचा नफा कमी झाला आहे परंतु कंपनीने लाभांश दिला होता म्हणूनच त्यांच्याकडे उपलब्ध असलेले त्यांचे साठे थोडेसे खाली गेले आहेत 461 च्या भांडवलावर आपण कंपनीला भरीव साठा म्हणून पाहू शकता त्यांच्याकडे 6444 चे साठा आहे चालू वर्षात ते आता 6400 इतके आहे म्हणूनच तो फक्त एक टक्का घसरण आहे एकूण भागधारकांचा निधीही कमी अधिक समान आहे पुन्हा एक टक्का घसरण आहे आता दीर्घ मुदतीच्या कर्जांकडे पहा 4598 पासून दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये भरीव घट आहे त्यांनी भरलेल्या कर्जाच्या जवळजवळ एक तृतीयांश तर वजा 1520 ही त्यांच्या कर्जाच्या 33 टक्के कपात आहे त्यांनी असे का केले असेल कदाचित त्यांची कर्जे कर्जाची निश्चित तारीख असेल आणि त्यांनी हे कर्ज परत केले असेल अशी आणखी एक शक्यता आहे की ही कर्जे जास्त व्याज देऊन स्वभावाने महागली होती तर त्यांनी ते परत फेडण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनी मोठी परतफेड केली स्थगित कर देयता पाहिल्यास ती 0 वरून 343 पर्यंत वाढली आहे तर आपण टक्केवारीची गणना करू शकत नाही परंतु ही एक मोठी वाढ आहे इतर दीर्घकालीन उत्तर दायित्व तरीही नगण्य आहेत दीर्घकालीन तरतुदी कमी झाल्या आहेत जर तुम्ही एकूण दीर्घकालीन उत्तर दायित्व स्वीकारले तर त्यात मोठी घसरण 26 टक्के घट मुख्यतः हा पडझड दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यामुळे आहे आता त्यांच्या सध्याच्या दायित्वांकडे जाऊ त्यांच्याकडे कोणतीही अल्प मुदतीची कर्जे नव्हती त्यांनी 0 ते 974 पर्यंतची अल्प मुदतीची कर्ज वाढविली आहे आता जर तुम्ही हे एकत्र वाचले तर तुम्हाला त्यांच्या दीर्घ मुदतीच्या कर्जाचा तो भाग समजून येईल जिथे हे आता अल्प मुदतीच्या कर्जात बदलले आहे असे का झाले असते कदाचित हे त्यांचे परतफेड करण्याचे शेवटचे वर्ष आहे ठीक आहे समजा त्यांनी 10 वर्षांचे डिबेंचर जारी केले असेल तर मागील वर्षात यापेक्षा 9 वर्षे अधिक आहेत हे असेच वर्ष आहे ज्यात परतफेड होईल म्हणूनच आपण येथे पाहू शकता की 940 पैकी एकूण कमी 1520 आहे हे आता अल्प मुदतीसाठी कर्ज आहे नेहमी लक्षात ठेवा की दीर्घ मुदतीचा अर्थ असा आहे जो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी साठी परतफेड असेल म्हणून आपण कर्ज घेतल्यास 8 वर्षांसाठी सांगा 8 वर्षांसाठी हा आठव्या वर्षात दीर्घ मुदतीचा कालावधी म्हणून दर्शविला जाईल किंवा ती अल्प मुदतीची म्हणून दर्शविली जाईल किंवा जर तुम्ही हप्त्यामध्ये परतफेड करत असाल तर चालू वर्षात थकबाकी असणारे हप्ते काही सामान्य आहेत मुदत कर्ज घेणे ठीक आहे तर असे नाही की सर्व दीर्घकालीन कर्ज पूर्णपणे दिले गेले होते अंशतः त्यांना दिले गेले होते ते चालू वर्षात बाकी आहेत तर आता ते अल्पकालीन कर्ज म्हणून प्रतिबिंबितं झाले आहेत व्यापार देय 989 वरून 2900 पर्यंत लक्षणीय वाढ झाली आहे तर तुम्ही म्हणू शकता की हे १०० टक्के पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ २०० टक्के वाढ आहे ते कमीतकमी दुप्पट आहेत किंवा ते त्यापेक्षा तिप्पट आहेत ते 1000 वरून 3000 पर्यंत आहेत आपल्याला त्याची कारणे माहित नाहीत अशी शक्यता आहे की कंपनी कडे थोडीशी रोकड आहे तर ते त्यांचे व्यापार देय देण्यास उशीर करीत आहेत तर अधिक चौकशी करणे आवश्यक आहे आता आपण रोख प्रवाहातील स्टेटमेन्ट बघूया त्यावेळेस त्याबद्दल आपल्याला थोडेसे अधिक माहिती मिळेल परंतु आपण येथे स्पष्टपणे पाहू शकता की व्यापार देय तीन पटीने वाढला आहे आणि क्वांटम देखील खूपच 3000 कोटी आहे आता त्यांच्या दीर्घ मुदतीच्या कर्जापेक्षा कमी जास्त प्रमाणात आहे आता चालू देयकांमध्ये बरीच घट झाली आहे कदाचित त्यांच्या काही इतर देय आता व्यापार देयकांमध्ये रुपांतरीत केल्या गेल्या हे समजण्यासाठी आपल्याला त्यांचे वित्त अधिक अभ्यास करावे लागेल परंतु आतापर्यंत आपण पाहू शकता की इतर वर्तमान देय देयतेमध्ये घट झाली आहे त्या आकडेवारीत ही 90 टक्के घसरण आहे मग अल्प मुदतीच्या तरतुदी ते देखील जवळजवळ 86 टक्क्यांनी खाली गेले आहेत व्यापार देय देणार्यांच्या मोठ्या वाढीमुळे सध्याचे दायित्व आपण पाहू शकता एकूण आता वाढली आहे जरी इतर चालू देयता आणि व्यापार देय देणे एकमेकांना कमी अधिक त्रास देणारे असले तरी एकूणच आपण सध्याच्या दायित्वाच्या रूपात 1242 मध्ये वाढ पाहू शकता जे मुख्यत्वे अल्प मुदतीच्या कर्जाच्या वाढीसह योगदान आहे आता गेल्या सत्रात आपण सद्य स्थितीचे गुणोत्तर यावर चर्चा केली आहे जर तुम्ही आताचे प्रमाण मोजले तर तुम्हाला लक्षात येईल की हे प्रमाण कमी झाले असते आपण नंतर हे करू पण आत्तापर्यंत आपण हे पाहू शकतो की एकूण चालू उत्तरदायित्वांमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे आता संपत्तीकडे जाऊ आपण पाहू शकता मालमत्ता कमीतकमी सारख्याच आहेत तर त्यांनी मिळविलेले कोणतेही मोठे जहाज नाही हा केवळ 2 टक्के मालमत्तेचा आधार आहे जो मुख्यतः डेप्रिसिएशन मुळे घसरला आहे अमूर्त मालमत्ता तरीही जवळजवळ शून्य नगण्य आहे काम प्रगतीपथावर आहे एक लहान काम प्रगतीपथावर आहे इतर मालमत्ता एक संच विक्री साठी आहे किंवा विक्री केलेला तेथे विक्री साठी नाही एकूण स्थिर मालमत्ता 1 टक्क्यांनी कमी झाली आहे नॉनकॉरंट गुंतवणूक थोडीशी वाढली आहे टक्केवारी च्या दृष्टीने ही 173 टक्के वाढ असली तरी ती मोठी रक्कम नाही ही फार मोठी गोष्ट नाही दीर्घावधी कर्ज आणि प्रगती आपणास कमी पडण्याचे दिसेल कदाचित त्यांनी त्यांच्या दीर्घ मुदतीच्या काही प्रगती केल्या तर एकूण अचल मालमत्ता त्यात फारसा बदल नाही हा 3 टक्के बदल आहे आता चालू असलेल्यांकडे जाऊ सध्याच्या गुंतवणूकीत त्यांच्याकडे खूपच कमी रक्कम होती जी आपण आता 37 कोटी रुपयांवर सोडविली आहे यादी ही एक शिपिंग कंपनी आहे त्यांना आवश्यक नसलेली खूप मोठी यादी आहे यादीमध्ये थोडीशी वाढ झाली आहे व्यापार देयात थोडीशी घट झाली आहे जे समजण्या योग्य आहे कारण त्यांचा महसूल कमी झाला आहे 1200 ते 1300 कोटी पर्यंत रोख आणि रोख समकक्ष अधिक किंवा कमी स्थिर आहेत अल्प मुदतीच्या कर्जे आणि एडव्हान्समध्ये किंचित वाढ झाली आहे टक्केवारी नुसार ही मोठी वाढ 100 आणि 14 टक्के आहे पण ती किती मोठी आहे ती वाढ नाही आणि सध्याच्या इतर मालमत्तांमध्येही थोडीशी रक्कम आहे तर जर तुम्ही एकूण चालू मालमत्ता पाहिल्यास त्यात 323 वाढ झाली आहे तर सध्याच्या मालमत्तेत सुमारे 13 टक्के वाढ झाली आहे तर तुम्हाला समजतय का याला कंपेरीटीव्ह बॅलन्स शीट म्हणून ओळखले जाते मला आशा आहे की हे अगदी सोपे आहे म्हणून आपण गणना समजली असती मला सद्य स्थितीचे गुणोत्तर मोजण्यासाठी फक्त मोह आहे परंतु तपशीलवार आपण प्रकरणे नंतर सोडवू परंतु एका गणनासाठी आपण हे आता करूया मला आशा आहे की आपणास हे सूत्र आठवेल ही सध्याची मालमत्ता आहे जी सध्याच्या दायित्वांनी विभाजित आहे तर चालू वर्षात मागील वर्षात ती 2727 आहे एकूण चालू मालमत्ता एकूण चालू दायित्वांनी 4000 च्या आधारे विभाजित केली आहे तर सध्याचे प्रमाण 0 67 आहे गेल्या वर्षी ते 0 84 होते तर आपण येथे पाहू शकता कारण सध्याच्या उत्तरदायित्वांमध्ये वाढ होत आहे कारण जवळपास 44 टक्के वाढ झाली आहे समजत आहे का आता पारंपारिक रित्या हे बोलणे एक सोयीस्कर स्थिती नाही कारण त्यांच्याकडे त्यांच्या सध्याच्या मालमत्तेपेक्षा बरेच जास्त दायित्व आहे परंतु ही शिपिंग कंपनी आहे आणि ही एक सरकारी कंपनी आहे कारण कदाचित ती अडचणीत येऊ नये परंतु अन्यथा ही त्रासदायक आकडेवारी आहेत समजतय का आता कॅश फ्लो मध्ये जाऊ मार्च 16 आणि मार्च 17 या दोन वर्षात त्यांच्या कॅश फ्लो स्टेटमेन्टचा सारांश आहे चला कंपेरीटीव्ह आकडेमोडीची गणना करूया आता तुम्हाला माहित आहे चालू वर्ष वजा मागील वर्ष म्हणून आपण निव्वळ नफ्यात मोठी घसरण केली आहे ज्याची आपण आधीच गणना केली आहे आणि टक्केवारी नुसार तो करा पूर्वी निव्वळ नफ्यात 60 टक्के घट आहे आता ऑपरेटिंग उपक्रमांमधून आपल्याला रोख काय दिसते 1327 ते 682 या काळात ही जवळपास 50 टक्के घसरण झाली आहे तर ऑपरेटिंग कार्यातून मिळणार्या रोख रकमेत लक्षणीय घट झाली आहे गुंतवणूकीतून मिळणारी रोख रक्कम जिथे नकारात्मक 202 आहे ती आता उणे 85 आहे तर हे 116 आहे आणि आर्थिक उपक्रमांमधून मिळणारी रोख रक्कमही उणे 1000 ते उणे 500 पर्यंत नकारात्मक आहे तर ही 582 ची वाढ जवळपास 50 टक्क्यांची घट आहे परंतु आता बदल येथे ही आकडेवारी नकारात्मक असल्याने ती वाढ झाल्यासारखे दिसते एकूणच रोख आणि रोख रकमेच्या बरोबरी मध्ये फारसे बदल नाहीत मागील वर्षाच्या सुरुवातीच्या आणि बंदच्या तुलनेत जर आपण पाहिले तर ते आता अगदीच खाली आले आहे म्हणून विशेषतः जर आपण या तीन आकडेवारी कडे लक्ष द्याल तर लक्षात येईल की ऑपरेटिंग रोख प्रवाहात मोठी घसरण झाली आहे जे काही प्रमाणात गुंतवणूक कमी करुन काही प्रमाणात त्यांचे कर्ज परतफेड कमी करून चांगले झाले आहे समजतय का आता आपण तिन्ही स्टेटमेंट्स साठी जे केले ते म्हणजे कंपेरीटीव्ह स्टेटमेंटची गणना हे हॉरिझॉन्टल एनलायसिस म्हणून ओळखले जाते आता त्याच कंपनीसाठी वर्टीकल एनलायसिस कडे जाऊया आता हे नफा तोटा खाते आहे आता वर्टीकल एनलायसिस मध्ये आपण हॉरिझॉन्टल एनलायसिस मध्ये जे काही केले त्या दोन वर्षांची तुलना केली जात होती परंतु ती परिपूर्ण मूल्यांची तुलना होती आणि मग आपण टक्केवारीच्या रुपात रूपांतरित केले आता कॉमन साईज स्टेटमेंटमध्ये आपण प्रत्येक गोष्टीची बेसशी तुलना करू आणि त्या टक्केवारीत रुपांतरित करू मला वाटते की हे एक साधे काम आहे तर आपण ते स्वतः करण्याचा प्रयत्न करा आपण पुढील सत्रामध्ये त्याची खरोखर गणना करत आहोत तोपर्यंत धन्यवाद